नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग एन्ड कम्प्यूटर ग्राफिक्स या एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल 4 मधील 39 व्या व्याख्यानात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स II भाग 9 मध्ये विशेषत प्लेनच्या प्रोजेक्शनची माहिती घेत आहोत आणि आपण वेगवेगळ्या समस्या पहात आहोत विशेषत त्रिकोण पेंटागॉन वर्तुळ यांसारखे आकारांबद्दल उभे प्लेन आणि आडव्या प्लेनसंदर्भात जर ते पुन्हा काढले तर ते कोणत्या प्रकारचे प्रोजेक्शन्स बनवतात यामध्ये उदाहरण 4 पाहू आपण एका वर्तुळाकडे पहात आहोत तर हे 50 मिमी व्यासाचे वर्तुळ आहे त्याचा व्यास AC आहे जो आडव्या प्लेनसोबत 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे आणि आडव्या प्लेनवर तो व्यास AC च्या बिंदू A वर ठेवलेला आहे आपल्याकडे असलेले वर्तुळ हे आपण वेगवेगळ्या व्यासामध्ये काढू शकतो या व्यासांपैकी एक म्हणजे हा AC दुसरा व्यास आपण BD सारखा बनवू शकतो AC व्यास हा आडव्या प्लेनसोबत 30 डिग्रीचा कोन बनवित आहे तर प्रथम आपण एक वर्तुळ बनवू त्यास आडव्या प्लेनवर ठेवूया तर त्यापैकी एक व्यास हा 30 डिग्रीचा कोन बनवतो जेणेकरुन आपण उभ्या प्लेनमध्ये त्याचे व्ह्यूज पाहू शकतो ते पूर्ण झाल्यावर आपण उभ्या प्लेनसोबत 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन काढतो म्हणजे पुन्हा उभ्या प्लेनसोबत 45 डिग्रीचा कोन बनविण्यासाठी प्लेनला रोटेट करू तर हे रिवर्स पद्धतीने करू म्हणजे प्रथम 45 डिग्रीसोबत सुरुवात करू मग 30 डिग्रीने रोटेट करू आणि शेवटी ही मूळ आकृती मिळवू आता वर्तुळ तयार करण्यास सुरवात करू तर यामध्ये हे एक वर्तुळ आहे जेथे ac ही व्यासांपैकी एक आहे आणि bd हा दुसरा व्यास आहे आपण या ac ला या आडव्या प्लेनवर ठेवूया म्हणून आपण हे ac असे बनविले आहे तर हे टॉप व्ह्यू आहे जिथे संपूर्ण वर्तुळ दिसत आहे आता फ्रंट व्ह्यूमध्ये आपण जर या बाजुने पाहिले तर फक्त ही एक लाईन ac आपण पाहू शकतो आणि येथे bd हे काढले आहे तर हे बिंदू a c आणि बाकी बिंदू हे b d आहेत आता आडव्या प्लेनसोबत बिंदू ac हा 30 डिग्रीमध्ये विशिष्ट कोन बनवितो a आणि c हे आडव्या प्लेनवर आहेत हा बिंदू c उभ्या दिशेने वर घेऊन आपण त्यास उभ्या प्लेनमध्ये पाहू शकतो म्हणजे हा उभा प्लेन आहे बिंदू a हा a बनून या पातळीवर तसाच राहतो बिंदू c हा c पर्यंत जाईल आता हा व्यास जोडा बिंदू bd हे मध्यबिंदू आहेत तर हे मध्यबिंदू आपण येथे काढू आणि a c हा 30 डिग्रीचा कोन बनवते एकदा हे माहित झाले की आता आपल्याला 45 डिग्रीचा कोन बनवावा लागेल त्यासाठी या लाईन प्रोजेक्ट कराव्यात सर्व प्रथम a c b आणि d हे खाली प्रोजेक्ट करावे आता a b c d हे प्रोजेक्ट करावे जेणेकरून या छेदनबिंदूंना अनुक्रमे a1 b1 c1 d1 असे म्हणू तर जेव्हा आपण हे 30 डिग्रीने उचलतो तेव्हा संपूर्ण वर्तुळ हे इलिप्ससारखे दिसते आपण शीटवर एक सिलिंडरचे उदाहरण घेऊ जरी ते वर्तुळ नसले तरी जर आपण हे वर्तुळ 30 डिग्रीने रोटेट केले तर हा पुढचा भाग इलिप्स या आकाराचा दिसेल तर हा इलिप्स आहे जो आपण शीटवर काढण्याचा प्रयत्न करीत आहोत एकदा ते पूर्ण झाल्यावर हा प्लेन 45 डिग्रीने रोटेट करावा आणि अशाप्रकारे ते VP सोबत इनक्लाइन असेल तर आपल्याला या प्रकारचा इलिप्स मिळाल्यावर आपण तो इलिप्स संपूर्णपणे या दिशेने रोटेट करू म्हणजे उभ्या प्लेनमध्ये टॉप व्यूमध्ये आपल्याला त्याचे रोटेशन दिसेल उदाहरणार्थ हा बिंदू a1 45 डिग्रीने रोटेट केला म्हणजे ते या प्लेनमधून 45 डिग्रीपर्यंत जाते कारण आपण हे टॉप व्ह्यूवरून पहात आहोत तर टॉप व्ह्यूमध्ये जर आपण काही कोन पाहत आहोत म्हणजेच हा व्यास उभ्या प्लेनसोबत 45 डिग्रीचा कोन बनवित असावा तर हा टॉप व्ह्यू आहे ज्याने उभ्या प्लेनसोबत 45 डिग्रीचा कोन बनवावा तर या संपूर्ण ac लाइनने 45 डिग्रीचा कोन बनवावा तर आपण त्यास अशा प्रकारे रोटेट करावे की आपल्याला ही 45 डिग्रीची लाइन मिळेल त्याचप्रमाणे बिंदू b1 d1 देखील काढले आहेत मग आपण प्रोजेक्शन्स काढू एकदा का आपल्याला हे a1 b1 c1 d1 मिळाले की आपण a1 c1 लाईन ही येथून 45 डिग्रीमध्ये काढतो मग या प्रोजेक्शन्सनुसार आपल्याला a1 b1 c1 आणि d1 हे बिंदू मिळतात आपल्याला एक फ्रीहँड स्केचद्वारे हे बिंदू जोडायचे आहेत जे इलिप्स बनते आता एक नवीन उदाहरण पाहू यामध्ये 30 मिमी बाजूचा पेंटागॉन आहे त्याची एक बाजू ही XY अक्षासोबत 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे ही आकृती प्लेनचे टॉप व्ह्यू आहे ज्याचे फ्रंट व्ह्यू हे A लाईन आहे जी XY ला 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर त्याचा वास्तविक आकार निश्चित करा तर यामध्ये आपल्याला खर्या आकाराविषयी काहीही माहिती नाहीये परंतु आपल्याला फक्त काही वस्तूचे फ्रंट व्ह्यू व टॉप व्ह्यू माहित आहे जर आपल्याला हे टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू माहित असल्यास खरा आकार काय असू शकतो हे काढण्याचा कोणता मार्ग आहे तर अशा प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्याला ऑक्झिलिअरी प्लेनच्या पद्धतीबद्दल शिकले पाहिजे जे यापैकी बहुतेक समस्या सुलभ करते तर या ऑक्झिलिअरी प्लेनमध्ये आपल्याला नेहमी फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू माहित असते परंतु आपल्याला वास्तविक आकार माहित नसतो फ्रंट व्ह्यूमध्ये हे कदाचित सामान्य पेंटागॉनसारखे दिसू शकते परंतु खरा आकार हा कदाचित वेगळा असू शकतो तो खरा पेंटागॉन आहे की नाही हे आपल्याला ठाऊक नाही जर असे असेल तर प्रथम ऑक्झिलिअरी प्लेनच्या या नवीन संकल्पनेबद्दल जाणून घेऊ तर ऑक्झिलिअरी प्लेन पद्धत ही एक अतिशय शक्तिशाली पद्धत आहे ज्यामध्ये आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू माहित आहेत आणि खरा आकार शोधायचा आहे म्हणून जर आपण शिफारस म्हणून काही पायऱ्यांचे अनुसरण केले तर आपल्याला हा खरा आकार मिळेल सर्व प्रथम जे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिले गेले आहेत ते काढू तर दिलेल्या माहितीनुसार फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढू मग आपण फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमध्ये सर्व लाईन पाहू शकतो आपल्याला एक लाईन निवडणे आवश्यक आहे आपण एक लाईन निवडू जी खरी लांबी दर्शविते उदाहरणार्थ जर 30 मिमी बाजू ही खरी लांबी असेल तर आपल्याला त्या प्रकारची लाईन निवडावी लागेल आपण ते करत असताना कारण हा खरा आकार असल्यामुळे दुसरा व्ह्यू हा XY अक्षाशी समांतर असणे आवश्यक आहे जेव्हा जेव्हा आपल्याकडे हा खरा आकार असतो खरी लाईन असते तेव्हा इतर व्ह्यू हे नेहमीच XY प्लेनला समांतर असतात तर आपण या खर्या लाईन खर्या लांबीला परपेंडीक्युलर असा नवीन X1 Y1 अक्ष किंवा प्लेन बनवू तर प्रथम हे एक फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढावे लागेल मग त्या सर्व लाईनमध्ये एक लाईन निवडू जी खरी लांबी दर्शवित आहे म्हणजेच इतर व्ह्यू हे XY प्लेनला समांतर असावेत एकदा ते पूर्ण झाल्यावर खऱ्या लाईनवर किंवा खऱ्या लांबीला परपेंडीक्युलर काढल्यानंतर आणखी एक X1 Y1 लाइन किंवा प्लेन काढू आता या सर्व लाईन या नवीन प्लेनमध्ये प्रोजेक्ट करा ज्याला आपण ऑक्झिलिअरी प्लेन X1 Y1 प्लेन असे म्हणतो X1 Y1 मध्ये प्रोजेक्ट केल्यावर आपल्याला एक लाइन व्ह्यू मिळेल आणि आता या लाइन व्ह्यूला समांतर असलेले दुसरे X2 Y2 प्लेन काढा आणि जे काही आपल्याला नवीन व्ह्यू मिळाले ते प्रोजेक्ट करा आता हे जे नवीन व्ह्यू आपल्याला मिळाले ते म्हणजेच हा खरा आकार होय आता हे उदाहरण पाहूया एक बाजू ही XY अक्षासोबत 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन असलेला 30 मिमी बाजूचा सामान्य पेंटागॉन काढा जर असे असेल तर सर्व प्रथम आपण बाजू 30 मिमी असलेला सामान्य पेंटागॉन काढू तर हा 30 मिमी बाजूचा व्ह्यू आहे जो दिल्या गेलेल्या व्ह्यूजपैकी एक आहे आपण हा पेंटागॉन अशा प्रकारे काढतो की त्याच्या बाजूंपैकी एक बाजू ही 30 डिग्रीचा कोन बनवते तर 30 मिमी बाजूचा सामान्य पेंटागॉन आहे ज्याची एक बाजू X Y अक्षासोबत 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर सर्व प्रथम आपण सामान्य पेंटागॉन काढतो ज्यामध्ये a b c आणि d e बिंदू असतात हा टॉप व्ह्यू आहे काही आकारासाठी आपल्याला खरा आकार कोणता आहे हे माहित नाहीये परंतु जेव्हा आपण टॉप व्ह्यूमध्ये पाहतो तेव्हा तो आपल्याला सामान्यपणे 30 मिमी बाजूचा पेंटागॉन दिसत आहे आणि त्यातील एक बाजू ही XY ला 30 डिग्रीचा कोन बनवित आहे आता जर आपण ही आकृती पाहिली तर कदाचित फ्रंट व्ह्यूमध्ये ही एक लाईन दिसते पेंटागॉनला प्रोजेक्ट केल्यावर फ्रंट व्ह्यूमध्ये एक लाईन बनते आणि ती XY सोबत 45 डिग्रीचा कोन बनविते तर आपल्या पायऱ्यांनुसार आपण हे समजून घेऊ शकतो की कोणतेही ऑक्झिलिअरी प्लेन आणि व्ह्यूज तयार करण्यासाठी आपण ही लाईन निवडली पाहिजे कारण यानुसार आपल्याला खरी लाईन मिळते या लाईनवर a' b' e' c' आणि d' हे बिंदू काढू आता आपल्याला या खऱ्या लाईनला समांतर X1 Y1 काढायचे आहे तर या खऱ्या लाईनला समांतर आपण हा X1 Y1 अक्ष काढत आहोत आपल्याला ही खरी लाईन आता माहित असल्याने या लाईनला या मार्गाने वर प्रोजेक्ट करा कारण ती एक खरी लाईन आहे बिंदू a आणि XY अक्ष यादरम्यान असणारे अंतर हे आपण या ऑक्झिलिअरी प्लेनमध्ये प्रोजेक्ट केलेल्या a या लाईनवर हस्तांतरित करू तर a ते X अक्ष यादरम्यान जे काही अंतर आहे ते अंतर X1 अक्षापासून हस्तांतरित करावे म्हणजे a आणि X अक्षामधील अंतर आणि X1 आणि a1 मधील अंतर हे समान आहे अशाप्रकारे आपण या लांबीचे हस्तांतरण करतो अशाप्रकारे आपल्याला या लाईन मिळतात म्हणजे XY संदर्भात o आणि a मधील अंतर आणि X1 बिंदू आणि बिंदू a1 मधील अंतर समान बनते XY अक्षापासून बिंदू b पर्यंतचे अंतर ही लांबी आपण येथे X1 अक्षापासून b1 पर्यंत प्रोजेक्ट करू तर आपण आधीच b पासून प्रोजेक्ट केलेले आहे तर त्या लाईनवर b1 काढावे आपण e1 काढण्यासाठी X अक्षापासून ते बिंदू e पर्यंतची लांबी हस्तांतरित करू त्याचप्रकारे तिथून d पर्यंतची लांबी घेऊन आपण d1 काढू त्याचप्रमाणे XY प्लेनपासून बिंदू c चे अंतर घेऊन ते आपण या ऑक्झिलिअरी प्लेनमध्ये स्थानांतरीत करू आपल्याला बिंदू a1 b1 c1 d1 आणि e1 हे मिळाल्यावर त्या वस्तूचा खरा आकार मिळविण्यासाठी आपण ते जोडतो तर ऑक्झिलिअरी प्लेनच्या या पद्धतीमध्ये जेव्हा आपल्याला या प्रकरणातील फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूविषयी माहित असेल तेव्हा फ्रंट व्ह्यू आपल्याला खरी लाईन देते आणि टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला सामान्य आकाराचा पेंटागॉन मिळतो एकदा या गोष्टी माहित झाल्या की खऱ्या लाईनला समांतर आपण X1 Y1 हा ऑक्झिलिअरी प्लेन काढतो मग फ्रंट व्ह्यूमधील a b e c d हे आपण प्रोजेक्ट करतो मग खरा आकार काढण्यासाठी टॉप व्ह्यूमध्ये XY अक्षापासून जे काही अंतर आहे ते आपण या ऑक्झिलिअरी प्लेनमध्ये काढतो तर अशाप्रकारे आपण ऑक्झिलिअरी प्लेन पद्धतीचा वापर करून हे खरे आकार काढतो तर पुढच्या वर्गात या खरा आकार आणि ऑक्झिलिअरी प्लेनबद्दल आपण अधिक जाणून घेऊया आणि त्यानंतर सॉलिडच्या प्रोजेक्शन्सपासून सुरुवात करूया